आपण इलेक्ट्रिकल मशीन्स हा विषय सुरु करूया या विशिष्ट कोर्समध्ये आपण मोटर्स आणि जनरेटर दोन्ही चा अभ्यास करणार आहोत परंतु त्यासाठी नक्कीच काही प्रमाणात आधी काय शिकलो ते आठवण्याची गरज आहे म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला कोर्स प्लॅन काय आहे ते सांगते आणि नंतर जे काही आठवण्याची गरज आहे ते मीतुम्हाला सांगेनच जर आपण सामान्यत कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीनकडे पाहिले तर ते फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे बनलेले असते कारण इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी चे रूपांतरण हे नेहमी चुंबकीय माध्यमांद्वारे होत असते मी एक चुंबकीय माध्यम घेणार आहे त्याच्या एका बाजूला विद्युत ऊर्जा आणि दुसरीकडे यांत्रिक ऊर्जा घेत आहे तर चुंबकीय माध्यमांद्वारे विद्युत उर्जेपासून चे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर होते विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर होते म्हणजे एका बाजूला मोटारींग ऑपरेशन करते आणि जर आपण यांत्रिक उर्जापासून विद्युत उर्जेकडे गेलो तर ते जनरेटर ऑपरेशन म्हणून ऑपरेशन करते तर माझ्याकडे एकतर मोटरिंग ऑपरेशन असेल किंवा जनरेटिंग ऑपरेशन असेल एकच मशीन दोन्ही मोटर तसेच जनरेटर म्हणून काम करू शकते तर मला फक्त इतकेच करण्याची गरज आहे की मी अशा मार्गाने नियंत्रित करणे आवश्यक आहे की जर मी यांत्रिक ऊर्जा दिली तर ते त्यास विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित करेल आणि किंवा ते जनरेटर म्हणजेच मोटोरच्या उलट कार्य करू शकेल म्हणून मी सामान्यपणे सांगू शकते की त्याची संरचना आणि कार्य दोन्ही जवळजवळ समान आहेत म्हणून एकच मशीन जनरेटर तसेच मोटर म्हणूनही कार्य करू शकते परंतु आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरत असल्यामुळे फेरोमॅग्नेटिक मटेरियलविषयी जाणून घेणे खूप आवश्यक आहे ज्याला आपण मुळात चुंबकीय सर्किट म्हणतो म्हणून आपण हे कसे घडते ते चुंबकीय सर्किट संकल्पनांच्या सहाय्याने विश्लेषित करण्याचा प्रयत्न करू आपण प्रथम यापासून सुरवात करूया नंतर आपण पाहणारच आहोत अभ्यास क्रमाच्या सुरवातीला पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सिंगल फेज आणि थ्री फेज सर्किटचा एक आढावा घेतला पाहिजे आपण यापूर्वीच अभ्यास केला असेल की आपण कॉम्प्लेक्स नोटेशन काय आहे फेजर डायग्राम म्हणजे काय आणि पॉवर कशी मोजली जाते इत्यादी तर प्रथम आपण काही गोष्टीचे अवलोकन करूयात दुसरं म्हणजे चुंबकीय सर्किट्स तर आपण चुंबकीय सर्किट्सकडे पाहू जिथे आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या वर्तनाबद्दल बोलत आहोत समजा मी एक वायर गुंडाळली तर ती कसे कार्य करते ते आपण पहात आहोत यानंतरचा तिसरा विषय आपण मुळात ट्रान्सफॉर्मर्सकडे पाहणार आहोत तर ट्रान्सफॉर्मर्समध्ये आपण प्रत्यक्षात सिंगल फेज आणि थ्री फेज ट्रान्सफॉर्मर या दोन्ही गोष्टी पाहत आहोत आपण अर्थातच ट्रान्सफॉर्मर कसा तयार केला जातो त्याच्या संरचना तपशीलांसह सुरू करू त्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या ऑपरेशनचे तत्त्व काय आहे ते आपण पाहू आणि मग आपण व्होल्टेजेस विजेचा दाब आणि विजेचा प्रवाह एकमेकांपासून कसे विस्थापित होतात ते ट्रान्सफॉर्मरच्या फेजर डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊ मग आपण ट्रान्सफॉर्मर चे सममूल्य सर्किट शिकणार आहोत एकदा आपणसममूल्य सर्किट चे आकलन केले की ट्रान्सफॉर्मर्सच्या कार्यप्रदर्शन वैशिष्ट्यांविषयी म्हणजेच त्याच्या व्होल्टेज विजेचा दाब नियमन आणि कार्यक्षमता ह्या दोघांबद्दल आपण बोलू या दोघांबद्दल आपण बोलत आहोत आणि त्या नंतर आपण प्रत्यक्ष ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट ची चाचणी पाहू किंवा ट्रान्सफॉर्मर्सची चाचणी ज्यातून आपण इक्विवलेंट सर्किट पॅरामीटर्स प्राप्त करतो ते पाहू मग या गोष्टी पाहिल्यानंतर आपण प्रत्यक्षात ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि इन्स्ट्रुमेंट्स ट्रान्सफॉर्मरकडे बघूयात सामान्यत हे इन्स्ट्रुमेंट्स ट्रान्सफॉर्मर इन्स्ट्रुमेंटेशनच्या मोजमाप करण्यासाठी असतात म्हणून आपण पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो ही सर्व सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर तत्त्वे पाहिल्यानंतर आपण थ्री फेज ट्रान्सफॉर्मर्सकडे जाऊ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर्समध्ये आपण स्टार स्टार स्टार्ट डेल्टा डेल्टा स्टार आणि डेल्टा डेल्टा कनेक्शन आणि ह्यातील इतर कोणत्याही विशेष कनेक्शनकडे बघूया मी तुम्हाला या प्रत्येक विषयावर अंदाजे किती तास घेणार आहे हे सांगायला विसरले सिंगल फेज आणि थ्री फेज सर्किटचा आढावा घ्यायला जास्तीत जास्त 1 ते 2 तास लागू शकेल म्हणून मी स्वत च जास्तीत जास्त दोन तास देत आहे मॅग्नेटिक सर्किटला पुन्हा दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो त्याहून अधिक नाही ट्रान्सफॉर्मर्स हा एक विस्तृत विषय आहे म्हणून मला संपूर्ण विषय थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचा समावेश करून सुमारे 8 5 ते 10 तास लागू शकतील पुढचा विषय जो मी घेणार आहे तो प्रत्यक्षात तिसरा विषय आहे चौथा विषय प्रत्यक्षात इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरण सिद्धान्त असेल आता पर्यंत आपण या विषयात फक्त स्थिर मशीन्स पाहिले होते त्यांचे कोणतेही हलणारे भाग नाहीत परंतु जर यांत्रिक ते विद्युतीय उर्जा रूपांतरण किंवा विद्युतीय ते यांत्रिक ऊर्जा रूपांतरण माध्यमांद्वारे चुंबकीय पद्धतीने केले गेले असेल तर आपण स्वतः ऊर्जा रूपांतरण सिद्धान्त पहिले पाहिजेत हे फक्त इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरण कसे होते याबद्दल एक परिचय देत आहे हे सुमारे 2 ते 2 5 तासांपर्यंत होईल यानंतर आपण डीसी मशीन्सकडे वळूयात कारण ही ऑपरेशनच्या कार्यपध्द्तीच्यादृष्टीने एक सोपी मशीन आहे बांधणी तत्त्व साठी नाही पण ऑपरेशनसाठी सोपी आहे असं मी म्हणेन आपण आधी सर्व मूलभूत बांधणी कडे पाहू त्यानंतर आपण डीसी मशीनचे वर्गीकरण पाहू कार्य करणारे तत्त्व त्यानंतर आपण आर्मेचर रिएक्शन नावाच्या वस्तूकडे पहात आहोत जेव्हा आर्मेचर देखील काही प्रवाह तयार करते तेव्हा काय होते हे क्षेत्र म्हणजे आर्मेचर रिएक्शन म्हणून ओळखले जाते मग आपण डीसी मशीनची वैशिष्ट्ये बघुया समजा मी जर मोटारबद्दल बोलत असेल तर मला स्पीड टॉर्क वैशिष्ट्यांविषयी बोलणे आवश्यक आहे आणि जर मी जनरेटरबद्दल बोलत असेल तर विद्युतप्रवाह विरूद्ध व्होल्टेज च्या वैशिष्ट्यांविषयी बोलणे आवश्यक आहे तर मग आपण त्याकडे बघुया जेव्हा आपण मोटरबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण मोटर प्रत्यक्षात सुरु करण्यावर लक्ष केंद्रित करू डीसी मोटर कशी सुरू करायची नंतर आपण थोडक्यात ब्रेकिंगकडे पहात आहोत आणि आपण स्पीड कंट्रोलकडेही बघुया डीसी मोटरची गती कशी नियंत्रित करावी ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण पाहणार आहोत अर्थातच मी डीसी उपकरणची चाचणी सोडली आहे पण आपण डीसी उपकरणची चाचणी देखील पाहिली पाहिजे कोर्स च्या वेळेनुसार आणि वेळेची उपलब्धता बघता आपण डीसी मशीन्स पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात इंडक्शन मशीन्स घेणार आहोत जे सर्वात महत्त्वाचे एसी उपकरण आहे जर तुम्ही उद्योगांकडे पाहिले तर प्रत्यक्षात ८० टक्के विद्युत ऊर्जेच्या कारखान्यात इंडक्शनचा वापर इंडक्शन मोटर्स थ्री फेज इंडक्शन मोटर्सद्वारे केला जातो तर आपण प्रथम थ्री फेज इंडक्शन मोटर बद्दल शिकुयात थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये त्याची संरचना बघुयात परंतु त्याही आधी आपण फिरत असलेल्या चुंबकीय क्षेत्र सिद्धांताकडे पाहिले पाहिजे थ्री फेज दिल्यानंतर थ्री फेज टाइम विस्थापित केल्यावर आणि फिरणारे चुंबकीय क्षेत्र कसे तयार होते अश्या प्रकारे आपण थ्री फेज यावर आपण कसे काय करणार आहोत अशा प्रकारे आपण तीन फेज इंडक्शन मोटर सुरू करू मग तीन फेज इंडक्शन मोटरमध्येच आपण बांधकाम दोन प्रकारच्या बांधकामाबद्दल जो गिलहरी पिंजरा आणि वाऊंड रोटर वर चर्चा करेल त्यानंतर आपण ऑपरेशनच्या तत्त्वाबद्दल बोलू ऑपरेशनचे तत्त्व पाहिल्यानंतर आपण फेझर डायग्राम आणि समतुल्य सर्किट पहात आहोत समतुल्य सर्किट पाहिल्यानंतर आपण टॉर्क एक्स्प्रेशन टॉर्क स्लिप किंवा टॉर्क स्पीड वैशिष्ट्ये शिकू शकतो मग आपण या एक्स्प्रेशन वर काय वैशिष्ट्ये अवलंबून आहे हे हि आपण बघुयात आपण प्रामुख्याने स्पीड टॉर्क वैशिष्ट्यांविषयी बोलत आहोत त्यानंतर आपण प्रारंभ करण्याच्या सर्व भिन्न पद्धती कोणत्या आहेत हे बघुयात आणि मग आपण वेग नियंत्रणाकडे आणि ब्रेकिंगबद्दल अगदी थोडे पाहू तर हे असे विषय आहेत जे प्रेरण मोटर अंतर्गत समाविष्ट केले जातील तर वेळ मिळाल्यास आम्ही सिंगल फेज इंडक्शन मोटरकडेही पाहू हे कसे होते ते पाहूया म्हणून सिंगल फेज इंडक्शन मोटर आपण मुळात दुहेरी क्षेत्र फिरणारे सिद्धांत पाहू आणि नंतर पुन्हा समकक्ष सर्किट वैशिष्ट्ये इत्यादीकडे पाहूया तर सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये हे वेगवेगळे विषय असतील मला हा वेगळा विषय म्हणण्यास आवडणार नाही कारण हे खूपच लहान असेल तर थ्री फेज इंडक्शन मोटरसाठी मी कमीतकमी 8 ते 10 तासांदरम्यान शिकवेन यासाठी साधारण 1 ते 2 तास लागू शकतात कारण या विषयावर आपण अजून काही बोलणार नाही मग पुढचा विषय सिंक्रोनास मशीन असेल हे देखील थ्री फेज उपकरण आहे परंतु आम्ही जनरेटर म्हणून यावर लक्ष केंद्रित करीत आहोत म्हणून आपण जनरेटर ला थ्री फेज सिंक्रोनस उपकरणला अल्टरनेटर म्हणून म्हणू शकतो जेणेकरून आपण अल्टरनेटर आणि त्याचे कार्य पाहत आहोत मुळात या विशिष्ट विषयामध्ये सिंक्रोनस मशीन्स सामान्यत आपण वर्गीकरणासह सुरू करू नंतर आपण संरचना पाहू येथे संरचना पाहिल्यावर नंतर आपण वाईन्डींग अरेंगमेंट अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत म्हणून आपण वाईन्डींग फॅक्टर म्हणून ओळखल्या जाणार्या एखाद्या गोष्टीविषयी आणि सिंक्रोनस उपकरणमधील व्होल्टेज निर्मितीवर आपण कसा प्रभाव पाडतो याबद्दल चर्चा करू त्यानंतर आपण पॉवर एंगल रिलेशन आणि समकक्ष सर्किट पहात आहोत आणि कारण तो एक जनरेटर म्हणून काम करत आहे हे जनरेटरच्या VI वैशिष्ट्यांकडे पाहणे फार महत्वाचे आहे की अडथळा आल्यास आपण कसे हाताळू शकतो या बाबतीत स्थिर व्होल्टेज टिकवून ठेवण्यास सक्षम आहे की नाही त्या या गोष्टी बद्दल याबद्दल चर्चा करू यानंतर आपण पॉवर फॅक्टर कंट्रोलबद्दल बघुयात जे सिंक्रोनस उपकरणची सर्वात महत्वाची बाब आहे त्यानंतर आपण त्याच उपकरणच्या मोटरच्या रूपात कार्य करणार आहोत अगदी थोडक्यात ते एक सिंक्रोनस मोटर आहे ज्या अंतर्गत आपण व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही वैशिष्ट्यांविषयी बोलत आहोत आणखी एक गोष्ट मी विसरली आहे आपल्याला जनरेटरकडे ते कसे समक्रमित केले जाऊ शकते तीन चरणातील ग्रीडसह कसे सिंक्रोनाइझेशन केले जाऊ शकते याकडे देखील पाहण्याची आवश्यकता आहे म्हणून जेव्हा आपल्याला सिंक्रोनास जनरेटरकडून थ्री फेज ग्रीडमध्ये शक्ती फीड करण्याची इच्छा असते तेव्हा आपण करण्याची ही एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आपण सिंक्रोनाइझेशनबद्दल देखील बोलत आहोत माझ्या मते इंडक्शन उपकरणसाठी जेवढा वेळ लागला तेवढा वेळ लागणार नाही म्हणून ते 6 ते 7 लागतील तर मी एकूणच विचार करते जर आपण जवळजवळ 6 अधिक 2 तास 8 तास अधिक 8 तास 16 तास इतकी वेळ द्यावा लागेल आणि आपल्याकडे इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरण तत्त्व तसेच ट्रान्सफॉर्मर्स साठी कदाचित 10 12 5 तास आहेत म्हणून डीसी उपकरणला १६१२२८ तास लागतील मी तरी येथे पुन्हा सुमारे ८ ते १० तास दिलेले नाही त्यामुळे तसे ३८ तासांचे नियोजन आहे नंतर परिचय व सर्व काही एकत्रितपणे पुनरावलोकन करा २अधिक २ तास 4 तास म्हणून मला असे वाटते की हे सुमारे 40 ते 42 तासांपर्यंत होईल अश्याप्रकारे संपूर्ण व्याख्यानाचे नियोजन केले जात आहे आमच्याकडे या इलेक्ट्रिकल उपकरण कोर्ससाठी काही संदर्भ पुस्तके आहेत मी अगदी सोप्या पुस्तकांपासून सुरूवात करू इच्छिते मूलतः इलेक्ट्रिकल उपकरणसाठी जरी मी नमूद केलेले काही विषय या पुस्तकात फार चांगले कव्हर केले नाहीत असे असले तरी नवशिक्यासाठी ते पुस्तक वाचणे खूप सोपे आहे म्हणून मी त्याऐवजी अशी शिफारस करेन की हे पुस्तक पी सेन यांनी लिहिले आहे आणि यांना इलेक्ट्रिकल मशीन्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे प्रिन्सिपल्स म्हणतात अर्थातच मी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स भागात जाणार नाही यात काही शंका नाही परंतु यात मूलभूत तत्त्वानुसार इलेक्ट्रिकल मशीन्सचा समावेश आहे त्याची सुरूवात चुंबकीय सर्किटपासून होते आणि त्याप्रमाणे येथे परिशिष्ट देखील दिले जातात थ्री फेज सर्किट्स आणि सिंगल फेज सर्किट्स म्हणून मला वाटते की हे जवळजवळ संपूर्ण मशीन कोर्ससाठी आपल्याला एक चांगली ओळख देते हे जॉन विले यांच्या बुक मधले आहे माझ्या माहिती प्रमाणे त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती उपलब्ध आहे जर तुम्ही मला साल विचारले तर मला आठवत नाही दुसरे एक पुस्तक सुद्धा मी शिफारस करेन ते म्हणजे डीसी उपकरणवर पुस्तक आहे कदाचित मला हे खोडायचे आहे मी जशी केलेली आहे तशीच ऑर्डर लिहू या एम साय आणि ओ टेलर या दोन लोकांद्वारे डीसी उपकरणवर एक पुस्तक आहे हे एक अफाट पुस्तक आहे म्हणूनच मी हे एक मूलभूत संदर्भ पुस्तक म्हणून देत नाही परंतु हे अत्यंत चांगले लिहिलेले आहे आणि हे कदाचित ईएलबीएसचे आहे ईएलबीएस इंग्रजी भाषेची पुस्तक सोसायटी कमी किंमतीचे संस्करण मला माहित नाही की पीअरसनने ते आधीच घेतले आहे की नाही त्याचप्रमाणे ए बाजूस असलेले काउंटर भाग पुन्हा एम साय हे प्रत्यक्षात परफॉर्मन्स आणि अल्टरनेटिंग करंट उपकरणचे डिझाइन आहे हे पुन्हा खूप विस्तृत पुस्तक आहे परंतु स्पष्टीकरण अगदी चांगले आहे आणि हे ईएलबीएसचे आहे हे एक आहे कमी किंमतीचे संस्करण मग मी आणखी एक पुस्तक वाचू शकेन जे फिट्जगेरल्ड आणि किंग्सले यांचे खरोखर वाचनीय आहे अर्थातच तिसरे लेखक उमानस आहे त्यांचे वाचणे सोडले तर ही प्रत्यक्षात इलेक्ट्रिक मशीनरी आहे जस मला आठवते आहे तस ही सातवी कि काहीआवृत्ती आलेले आहे आणि हे मॅक्ग्रा हिलचे आहे तेथे नक्कीच इतर पुस्तके उपलब्ध आहेत जी पीअरसन कडूनही उपलब्ध आहेत उदाहरणार्थ एडवर्ड ह्युजेसचे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे हे खूप चांगली पुस्तक आहे हे अजून एक पुस्तक आहे जे प्रत्यक्षात चैपमन स्टीफन्सची इलेक्ट्रिक मशीनरी आहे ही पिअरसनची आहे आणि आणखी एक भारतीय लेखक पुस्तक कदाचित इलेक्ट्रिक मशीनरी द्वारा किंवा नगराथ आणि कोठारी यांनी लिहिली आहे मला वाटते की हे टाटा मॅकग्रा हिलचे आहे ते टाटा मॅकग्रा हिलचे असायचे म्हणून आता हे मॅक्ग्रा हिल इंडिया आहे ही काही संदर्भ पुस्तकं आहेत मला कोणत्याही विषयात जेव्हा जेव्हा काही गोंधळ होतो तेव्हा तेव्हा ज्यांचा संदर्भ घ्यायला मला आवडते तर आपण सिंगल फेज एसी सर्किट्सला सुरुवात करू या मी सिंगल फेज एसी सर्किट्सची आठवण करुन देत आहे तुमच्या सर्वांना हे माहित आहे की जेव्हा आपण सिंगल फेज एसी सर्किटबद्दल बोलत असतो तेव्हा आपण मूलत सायनुसायडल एक्झीटेशन घेणार आहोत म्हणून आपण मुळात सायनुसायडल उत्तेजन देणार आहोत उत्तेजनाचा अर्थ म्हणजे व्होल्टेज आपण साइनसॉइडल व्होल्टेज देणार आहोत जेव्हा जेव्हा आपल्याकडे साइनसॉइडल व्होल्टेज असते त्याऐवजी आपण चिन्ह वापरूया हे आपण टी समजूया जर मी वेळेच्या बाबतीत हे लिहित असेल तर मला साइनसॉइडल प्रमाणात अधिक व वजा करायचे असेल तर मला गुणाकार करावा लागेल मला वेगळे भागाकार लागेल भिन्न करणे एकीकृत करा या सर्व गोष्टी या सायनसॉइडल प्रमाणानुसार करणे आवश्यक आहे कारण मला खात्री आहे की आपल्याला माहित असलेल्या इलेक्ट्रिक सर्किटमधील मूलभूत घटक हे प्रतिकारांशी संबंधित आहे इंडक्शनन्सच्या संदर्भात आपण असे लिहूया आणि हे कॅपेसिटन्सच्या संदर्भात आहे तर तुम्ही हे पाहू शकता की माझ्याकडे व्ही आणि आय वेगळे किंवा एकत्रित न करता आणि शेवटी आपल्याला पॉवर हवे असल्यास इन्स्टंटटेनियस पॉवर करावे लागेल म्हणून मला काही सायनुसायडल प्रमाणात गुणाकार करावा लागेल मला काही सायनुसायडल प्रमाणात वेगळे करावे लागेल मला खरोखर हवे असल्यास मला इंटिग्रेट करावे लागेल म्हणून मला या प्रमाणात इंटिग्रेट करावे लागेल साइनसॉइडल वापरण्याचा मुख्य फायदा असा आहे की आपण डिफरेन्टशीट करत आहे कि नाही आपण इंटिग्रेट करत आहे कि नाही आपण गुणाकार करत आहे कि नाही विभाजन करत आहे कि नाही आपल्याला शेवटी साइनसॉइडल प्रमाण आपोआपच मिळणार आहे आणि मुळातच बहुतेक वेव्ह फॉर्म उपलब्ध आहेत ज्या सायनुसायडल आहेत म्हणूनच हे अचानक घडत नाही किंवा पडत नाही आणि निसर्गात अचानक काहीच वाढत नाही खरोखरच तुम्हाला माहिती आहे की मृत्यू ही एकमेव गोष्ट आहे जी अचानक घडते परंतु त्याशिवाय सर्व काही अचानक होत नाही म्हणूनच आपण सर्व वीज आणि मॅग्नेटमध्ये साइनसॉइडल प्रमाणात वापरण्याचे कारण आहे आता जर मला या प्रमाणांचा प्रत्यक्षात व्हेक्टर किंवा फिरणार्या व्हेक्टरच्या रूपात संदर्भ घ्यावा लागला तर प्रत्यक्षात फिरणारे व्हेक्टर सामान्यत फेजर म्हणून ओळखले जाते म्हणून जर मला याचा संदर्भ फेजर म्हणून घ्यायचा असेल तर मी काय करू शकते ते म्हणजे मी या अक्ष बाजूने प्रोजेक्शन पाहण्याचा आणि प्लॉट करण्याचा प्रयत्न करू शकते उदाहरणार्थ समजा मी I पॉईंट पासून t 0 वेळे कडे पहिले तर त्यांचे मूल्य ० असेल तर मी त्या अनुषंगाने म्हणेन हा मी उच्चांकाची आर्धी किमंत घेत आहे मी ही अशी योजना करू शकते व्हेक्टर पूर्णवेळ वेळेच्या साहाय्याने फिरत असेल आणि जरी वेळ t 0 असेल जर मी खास निर्देश करून सांगितले तर हे व्हेक्टर थोड्या प्रमाणात असे मिळेल जर मी अनुलंब प्रोजेक्शन किंवा प्रोजेक्शनला उभ्या अक्षासह पाहिले तर परिमाण 0 आहे जे साइनसॉइडल टाईम असल्यास सुद्धा जेव्हा मी पाहिले तेव्हा मी ते जास्त घेईल कदाचित हे इथून फिरले असते आणि कदाचित हे प्रत्यक्षात आहे आणि जर मी या बिंदूला A म्हटले तर हा बिंदू A च्या अनुरुप जाईल म्हणून मी उभ्या प्रोजेक्शनकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचे हे मूल्य असेल त्याच प्रकारे मी पण काढू शकते हे अनुरूप आहे आणि हे अनुरूप आहे आणि हे पुन्हा अनुरूप आहे तर जर मी असे म्हटले तर हे एका सेकंदात फ्रिक्वेन्सी f च्या वारंवारतेने ओस्किलेट होते तर मी अशा f ऑक्सिलेशन ला पाहणार आहे जर मी पर्यंत बदलत असेल किंवा छोट्या किमती समजा ० पासून T पर्यंत म्हणजेच मी हे rad ते पर्यंत बदलत आहे जर मी असे म्हणालो की F 1 सेकंदात ओसिलेट होईल तेव्हा माझ्याकडे 1 सेकंदाच्या आत 2πfफिरणारी त्रिज्या असेल तर 1 सेकंदात ट्रॅवर्स केलेला कोन मिळेल म्हणून आपण याला कोनाचा वेग म्हणतो जो ओमेगा आहे तर हे आपण ओमेगा बरोबर w 2πf च्या समान असे म्हणणार आहोत तर मग आपण कोनाचा संदर्भात प्लॉट करत आहोत हे आपण t ऐवजी ओमेगा t म्हणून लिहू शकतो कारण मी असे म्हणू शकतो की w 2πf हा कोनाचा वेग आहे म्हणून 2πft हा कोन आहे असा ट्रॅवर्स केलेला आहे म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा आपण वास्तविक लहरी काढतो तेव्हा व्होल्टेज किंवा करंटचे स्वरुप आपण नेहमीच कोनावर लिहितो x अक्षावर t ऐवजी wt म्हणून लिहू हे आपण करणार आहोत आता जर मला 1 इंडक्टंस येत असेल तर आपण असे म्हणू या की इंडक्टंसच्या भोवती इतका व्होल्टेज असेल समजा जर मी असे केले तर मला मिळेल तर येथे L ने गुणले आहे आणि त्यांमुळे मला VL मिळेल आणि ज्यामुळे कोसाइन वेव्ह साईन वेव च्या नेहमीच पुढे असते जर आपण विद्युत् प्रवाह ९० अंशांनी वाढविला तर आपल्याला हे व्होल्टेज मिळेल हे ९० अंशांने पुढे जाईल जर समजा मी येथे दोन परिमाण रेखाटले तर कदाचित मला असे व्होल्टेज दाखवावे लागेल आणि मला विद्युत् प्रवाह असा दाखवावा लागेल जरी तो ९० अंशांनी मागे असेल हे असे आता जर मी कोणत्याही क्षणी हे दोन्ही फेजरच्या रूपात प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हा विद्युत प्रवाह मिळेल आणि हे ९० अंशांने वाढलेले व्होल्टेज मिळेल म्हणून जेव्हा कोणतेही दोन मूलतः वैकल्पिक असणारे प्रमाण कि जे एकमेकांपासून विस्थापित असतील ते जर रेखाटले तर त्याला फेजर डायग्राम म्हणतात तर याला आपण फेजर प्रमाण असे म्हणतो म्हणून जर माझ्याकडे एखादे सर्किट असल्यास उदाहरणार्थ माझ्याकडे अल्टरनेटिंग व्होल्टेज असेल तर समजा रोधक म्हणून एखादा प्रवर्तक इंडक्टन्स असू शकतो आणि दुसरा रोधक म्हणून कॅपेसिटन्स असू शकतो दुसरा रोधक ह्या प्रत्येकासाठी रेखाटणे माझ्यासाठी खूप सोपे होणार नाही मी ह्याला आयएल म्हणून समजू ह्याला आयआर1 समजू आणि मी याला iR2 म्हणू हा C सी मार्गे जाणारा i म्हणूया आणि हा iR3 आणि जेव्हा हे दोन घटक कि जे वोल्टेज स्त्रोत काय आहे त्यामुळे तयार होतील त्या घटकांमधील वोल्टेज ड्रॉप ची बेरीज करेन पण माझ्यासाठी हे सगळं खूप सोपं नाहीये कि मी ते सगळे फेजेस रेखाटलं आणि त्यांची बेरीज करेन तर लोकांना सोपा मार्ग कोणता आहे हे शोधण्याची इच्छा होती कारण आपण व्होल्टेज आणि प्रवाहांचा उल्लेख करीत आहात कदाचित दुसरा व्होल्टेज अश्या वोल्टेज चा आपण व्होल्टेजचा उल्लेख करत आहे मी जटिल संख्येच्या स्वरूपात याचा उल्लेख का करू शकत नाही हाच विचार लोकांच्या मनात आला असेल म्हणूनच मी असे म्हणते की हे काही किंवा काहीतरी आहे ज्यामध्ये त्याचे क्षैतिज घटक असू शकतात आणि हे अनुलंब घटक असू शकतात ज्या क्षैतिज घटकास आम्ही जटिल संख्येचा वास्तविक भाग म्हणतो आणि अनुलंब घटक ज्याला आपण म्हणतो जटिल संख्येचा काल्पनिक भाग जटिल संख्येचा काल्पनिक भाग म्हणून आता जटिल संख्येच्या रूपात दर्शविण्याकरिता साइनसॉइडल प्रमाण फेजर म्हणून उल्लेख करण्यापासून वेगळे आहोत जर मी असे म्हणालो की आयएल काही a jb होणार आहे तर मी काही सी जेडी म्हणून आयसी असणार आहे असे म्हणू तर गुंतागुंतीचे संकेत मुख्यत्वे आम्हाला मुख्य फायदे देते कृपया लक्षात घ्या मी येथे मी वापरत नाही सामान्यत जटिल संख्येने आम्ही आय आयबी आणि सी आयडी वापरत असतो परंतु i सामान्यपणे करंटसाठी वापरतो म्हणून मी j वापरत आहे म्हणून आणि म्हणून मला काय आहे ते देईल हे जोडणे माझ्यासाठी खूप सोपे होईल जोडणे खूप सोपे आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याकडे एक जटिल सुलेखन होते तेव्हा बीजगणित ऑपरेशन बरेच सोपे होते म्हणूनच आम्ही गुंतागुंतीच्या संख्येचे चिन्हांकन निवडले आहे एकदा आपल्याकडे जटिल संख्या चिन्हांकन झाल्यावर माझ्याकडे v a jb आहे असे समजू आणि माझ्याकडे i c jd आहे मी याचा उल्लेख म्हणून करू शकणार आहे आणि मी याचा उल्लेख करू शकेल मुळात आपण सर्वजण जाणतो जेव्हा आपण सामान्यत पॉवर समजा आहे हेच आपण सामान्यत पॉवर म्हणून लिहितो मला काय म्हणायचे आहे हे खरी पॉवर असेल हे आपण सर्किट्स एसी सर्किट्समध्ये शिकलेले असावे तसच प्रतिक्रियाशील रिऍक्टिव्ह पॉवर असेल म्हणून जर या पॉवर ची कॉम्प्लेक्स स्वरुपात गणना कशी करायची असेल तर आपण त्यास P म्हणून संबोधित करू या आपण याला Q म्हणून संबोधित करू आणि शेवटी मला पाहिजे तेच आहे हे मला हवे आहे जर मला हे लिहायचे असेल तर मला हे असे लिहावे लागेल आणि त्याचप्रमाणे Q असेल म्हणून शेवटी जेव्हा मला पॉवर प्राप्त होते जी प्रत्यक्षात असते तेव्हा आम्ही त्यास अप्परेंट पॉवर म्हणतो म्हणून आपल्याला अप्परेंट पॉवर स्वरूपात प्राप्त करायची आहे म्हणून जर मी प्रत्यक्षात तसे करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्यरित्या कार्य करणार नाही म्हणून मला या विशिष्ट I ची संयुक्ती घ्यावी लागेल जर आपण मागून मोजण्याचा प्रयत्न केला तर आपणास दिसेल की आपल्याला P साठी हे एक्स्प्रेशन आणि Q साठी हे एक्स्प्रेशन मिळत आहे तर आपण मुळात या विशिष्ट बाबतीत असणार आहात जर मी हे VI म्हणून लिहीले म्हणजेच हे असणार आहे म्हणून जेव्हा आपण गुणाकार करता तेव्हा आपल्याला सामान्यपणे VI मिळतो j ला j ने गुणले तर मला मिळेल तर हा माझा खरा भाग बनतो जो खर्या पॉवर संबंधित आहे आणि माझ्याकडे काल्पनिक भाग आहे ज्याला j मिळणार आहे म्हणून तर आपण हे अगदी स्पष्टपणे पाहू शकता की हे दोघे एकमेकांशी जुळत आहेत जर मी P आणि Q एक्स्प्रेशन कडे पाहिले तर ते या बरोबर नक्की जुळत आहेत म्हणून सामान्यत आम्ही अप्परेंट पॉवर एक्स्प्रेशन S लिहितो वगैरे वगैरे तर आमच्याकडे त्यांच्यापैकी एक संयुक्ता आहे तेच महत्वाचे आहे गुंतागुंतीच्या संकेतांद्वारे आपल्याला शक्ती मोजणे प्रवाहांचा सारांश काढणे किंवा प्रवाहांचे गुणाकार करणे व्होल्टेजेसचे गुणाकार करणे इत्यादी एक सोपा मार्ग मिळतो जेव्हा आमच्याकडे कॉम्प्लेक्स नोटेशन असते तेव्हा या सर्व गोष्टी सहजपणे केल्या जातात म्हणून जेव्हा सामान्य सिंगल फेज प्रमाणांमध्ये जेव्हा आपण सिंगल फेज एसी प्रमाण किंवा सिंगल फेज साइनोसॉइडल एसी प्रमाण पाहतो तेव्हा ते प्रामुख्याने दोन स्वरूपात दर्शविले जातात एक कॉम्प्लेक्स स्वरुपात आहे आणि दर्शविलेला कॉम्प्लेक्स फॉर्म देखील अप्रत्यक्षपणे फेजर आकृत्यामध्ये अनुवादित केला जातो म्हणून आम्ही वारंवार या प्रकारात आमची पॉवर किंवा फेजर आकृती समतुल्य सर्किट त्या सर्व ट्रान्सफॉर्मर्स एसी मशीन्स इत्यादी मध्ये वापरत आहोत म्हणून हे जाणून घेणे खरोखर महत्वाचे आहे आता थ्री फेज सर्किटशी संबंधित काही तत्त्वे आठवू या मार्केटमध्ये उपलब्ध असणा या बर्याच इलेक्ट्रिकल उपकरण एसी मशीन्सवर नजर टाकल्यास त्या थ्री फेज मध्ये आहेत हे सुरुवातीच्या काळात टेस्लाद्वारे थ्री फेज कॉन्फिगरेशन सुरू केले गेले होते त्याचा शोध टेस्ला यांनी लावला होता आणि त्यांनी इंडक्शन मोटर कधीतरी काहीतरी 1890 च्या दशकात बनवले होते त्यामुळे इंडक्शन मोटरची रचना आजपर्यत बदलली नव्हती तेव्हापासून ती जवळपास सारखीच राहिली आहे जर तुम्ही प्रत्यक्षात थ्री फेज पाहिले तर मुख्य फायदे जर मी थ्री फेज चे फायदे पाहिले तर आपल्याला आहे तिन्ही सर्किटमध्ये असणार आहे आणि एकंदरीत पॉवर असणार आहे म्हणून जर त्यापैकी एक कमी असेल तर दुसरा एक उच्च असू शकेल म्हणून ते सर्व एकमेकांशी संतुलन राखतील आणि शेवटी आपल्याला कॉन्स्टन्ट पॉवर किंवा शेवटी कॉन्स्टन्ट टॉर्क मिळेल म्हणून जर मी कॉन्स्टन्ट पॉवर पॉवर विभाजित केली तर टॉर्क होणार आहे कोणत्याही फिरणार्या उपकरणमध्ये तर टॉर्क देखील अंदाजे स्थिर प्रमाण बनतो कारण आपल्याकडे सामर्थ्य व टोक़ स्थिर असणे उच्च क्षमता अनुप्रयोगांसाठी योग्य आहे म्हणजे मेगावॅट स्तरावरील अनुप्रयोग किंवा 100 किलोवॅट पातळीवरील अनुप्रयोगांचे देखील आपल्याला टॉर्क नको आहे सतत बदलण्यासाठी जर टॉर्क सतत बदलत असेल तर आपल्याला शाफ्टमध्ये कंपने जात आहेत विशेषत उच्च क्षमता असलेल्या अनुप्रयोगांमध्ये हे सहन करणे शक्य नाही तर उच्च क्षमता अनुप्रयोगांसाठी थ्री फेज खरोखर चांगले आहेत आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की मला खात्री आहे की तुम्हाला हे माहित आहे की थ्री फेज एकतर स्टार किंवा डेल्टामध्ये जोडला जाऊ शकतो तर माझ्याकडे असल्यास सर्व थ्री फेज व्होल्टेज ते एकतर स्टार कनेक्ट सर्किट किंवा डेल्टा कनेक्ट सर्किटवर लागू केले जाऊ शकतात म्हणून मी जात असलेल्या ट्रान्समिशन लाईन्सवर नजर टाकल्यास माझ्याकडे फक्त तीन ट्रान्समिशन लाइन असू शकतात एवढंच आणि मी एकाच फेज सामर्थ्यापेक्षा तीन पट पॉवर प्रसारित करण्यास सक्षम आहे जिथे मी एकाच फेज तील पॉवर च्या रूपात संपूर्ण गोष्ट प्रसारित करीत आहे फक्त P च्या प्रसारासाठी मी दोन कंडक्टर ची आवश्यकता आहे तर येथे मी 3 P प्रसारित करीत आहे त्यासाठी मला फक्त कंडक्टर ची आवश्यकता आहे म्हणून जेव्हा तुम्ही एकाच फेज तून थ्री फेज पर्यंत जाता तेव्हा कॉपर कंडक्टरमध्ये किती किंमत असते अर्थात बहुतेक प्रकरणांमध्ये आपल्याकडे न्यूट्रल कंडक्टरही असतील जर तुम्ही पाहिले तर बहुतेक ट्रान्समिशन लाइनमध्ये आपल्याकडे न्यूट्रल कंडक्टर असतील तरीही चार कंडक्टर 3 P संक्रमित करण्यास सक्षम आहेत तर येथे दोन कंडक्टर दोन कंडक्टर केवळ P प्रसारित करीत आहेत अर्थात आपण कॉपर च्या किंमतीवर बचत करीत आहोत म्हणून थ्री फेज सामान्यपणे पिढीच्या प्रसारासाठी आणि घरगुती अनुप्रयोगाशिवाय वितरणासाठी वापरले जातात केवळ घरगुती अनुप्रयोगासाठी आम्ही सिंगल फेज वापरणार आहोत म्हणून आपण थ्री फेज प्रमाणात पॉवर कसे मोजतो आणि आपण पॉवर आणि रिऍक्टिव्ह पॉवर मोजण्याचे कसे ठरवणार आहोत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे तर आपण या गोष्टी कशा मोजणार आहोत हे आपण पुढे पाहणार आहोत तर संतुलित भार असल्यास आम्ही थ्री फेज उर्जा मापन पाहणार आहोत मी असंतुलित भार स्थितीची बाब घेणार नाही कारण बहुतेक इलेक्ट्रिकल मशीन्स सामान्यत संतुलित असतात म्हणून खरोखर असंतुलित T बद्दल बोलण्याची गरज नाही वेगवेगळ्या उर्जा मापन पद्धती आहेत सिंगल वॅट मीटरसह असू शकतात परंतु हे केवळ तात्काळ उपलब्ध असताना कार्य करू शकते बहुतेक वेळा न्यूट्रल उपलब्ध नसू शकते म्हणूनच आपण ते बहुदा वापरत नाही त्याचप्रमाणे तीन वॅट मीटरची पद्धत जी फक्त न्यूट्रल उपलब्ध असल्यासच वापरली जाईल अन्यथा ते डेल्टा जोडलेले असेल तर ते सोपे होणार नाही तरीही आम्ही कदाचित हे वापरण्याचा विचार करू शकतो तीन वॅट मीटर परंतु दोन वॅट मीटरची पद्धत ही वापरण्यासाठी वापरली जाणारी सामान्य पद्धत आहे संतुलित आणि असमतोल अशा थ्री फेज पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते दोन्ही बाबतीत हे बर्यापैकी चांगले कार्य करेल तर आता या पध्दतीची काय आहे तेच आपण आता पाहणार आहोत तर मग मी दोन वॅटमीटरच्या पद्धतीशी संबंधित सर्किट आकृती काढू येथे माझ्याकडे थ्री फेज पुरवठा आहे असे म्हणू या तर मी याला असे म्हणते हे आणि यासारखे आणि हे तटस्थ आहे आता मी येथे कदाचित एक भार घेणार आहे भार डेल्टा कनेक्ट किंवा स्टार कनेक्ट शी जोडला जाऊ शकतो म्हणून मी ब्लॅक बॉक्स प्रमाणे लोड दर्शवित आहे माझ्याकडे फक्त दोन वॅट मीटर आहेत म्हणून मी येथे एक वॅट मीटर करंट कॉइल जोडणार आहे येथे आणखी एक वॅट मीटर करंट कॉइल आहे आणि मी व्होल्टेज कॉइल किंवा प्रेशर कॉइल यासारखे जोडणार आहे आणि प्रेशर कॉइल कनेक्ट आहे टप्प्यात फेज करंट कॉइल जोडलेले आहेत आणि दुसर्या फेजमध्ये सध्या कॉईल नाही नंतर हे थेट लोडशी जोडलेले आहे मला खात्री आहे की तुम्ही अगोदर वॅट मीटर पाहिले असतील म्हणूनच सध्याची कॉइल असेल जी प्रत्यक्षात M आणि L यांच्यात जोडली जाईल साधारणपणे हे भार म्हणजे M म्हणजे मेन्स आणि त्याचप्रमाणे मी येथे M आणि L देखील घेणार आहे मी याला M1 आणि L1 असे म्हणतो तर ही सध्याची कॉइल 1 आहे आणि सामान्य पॉइंट दरम्यान दाब कॉइल जोडला जात आहे जो करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल दरम्यान सामान्य आहे आणि हे V असेल त्याचप्रकारे येथे देखील असणार आहे COM1 आणि v1 तर तीन कनेक्शन दोन वॅट मीटर पद्धतीत आपण असे करणार आहोत प्रथम आपण प्रयत्न करू या की यामुळे मला थ्री फेज पॉवर मिळेल सामान्यत जर आपण आपल्याकडे असलेल्या थ्री फेज पॉवर पाहिले तर आपल्याला किंवा मिळेल ही त्वरित थ्री फेज पॉवर आहे परंतु जर मी सामान्यपणे सामर्थ्याचे वास्तविक मूल्य किती आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लिहितो हे P च्या बरोबर लिहू root इथे लोड चा पॉवर फॅक्टर आहे मी लोड पॉवर फॅक्टर ला म्हणून संबोधतो हे पॉवर फॅक्टर असेल तर मग मी अनुक्रमे वॅट मीटर एक आणि वॅट मीटर दोन मध्ये काय जात आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूया तर वॅट मीटर एक मध्ये माझ्याकडे A फेजचा व्होल्टेज आणि येथे B फेजचा व्होल्टेज आहे तर मला मिळणार आहे कारण या विशिष्ट वॅट मीटरच्या प्रेशर कॉईलच्या व्होल्टेज ओलांडीत आहे आणि त्याद्वारे करंट होणार आहे मला हे असे लिहावे लागेल कृपया लक्षात ठेवा मी RMS प्रमाण लिहित आहे म्हणून हे सर्व RMS प्रमाण आहेत जेणेकरुन आणि दरम्यान आणि अस्तित्वात असलेला कोन मला म्हणावे लागेल आणि मधील कॉस अँगल हे W1चे रिडींग होईल तसेच W2 चे रिडींग असे होईल हे सी चे व्होल्टेज आहे आणि हे आहे बी चे तर माझ्या कडे आहे आणि वाहणारे करंट म्हणून हे cos of आणि आणि मिळून येईल W2 तर जेव्हा आपल्याकडे फेजर डायग्राम पूर्णपणे रेखाटला जातो तेव्हा हे कसे दिसते हे पाहण्याचा प्रयत्न करूया समजा हे आहे हे आहे आणि हे आहे हे थ्री फेज व्होल्टेजेस आहेत हे प्रत्येकी ने फेज शिफ्ट झालेले आहेत जेव्हा मला पाहिजे असेल तेव्हा मी दुसऱ्या बाजूचा घेईल हा खरा आहे तर मी काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला फक्त आणि यांच्या परिणामांची बेरीज करावी लागेल आणि मग माझ्याकडे असेल त्याचप्रमाणे मी काढू शकेन जो ह्या दोघांचा मध्य आहे मी यापलीकडे जाऊ शकत नाही म्हणून घेऊ या आता समजा मला लॅगिंग लोड घ्यायचा आहे मी हे अनियंत्रितपणे काही म्हणून घेत आहे कारण पॉवर फॅक्टर एंगल फायवर हे आहे आणि जर मी हे समतोल भार म्हणून गृहित धरले तर पुन्हा एंगल फाय आणि येथे कोठेतरी एंगल आहे मला हे बघावे लागेल की आणि ह्या दोघांमधला अँगल किती आहे जर मला पॉवर W1 काढायची असेल तर मी हे करेल की जे असेल म्हणजेच हे असं येईल हे असेच मी W2 साठी पण करेल जे आहे पण ह्याचा अँगल पण आहे म्हणून मी असं घेईन आणि जेव्हा मी W1 किंवा W2 ह्या दोघांची बेरीज करेन तेव्हा मला आणि मिळेल की ज्याला लाइन व्होल्टेज VL म्हणू तसचआपण बघू किंवा जर ही बॅलन्स लोड स्थिती असेल तर मी त्याला IL म्हणू शकते की असेल ह्याचे मूल्य हे असेल इथे cos आणि आहे आपल्याकडे आता आहे ह्याचे मूल्यroot इतके असेल कारण आहे आताच आपण पॉवर चे समीकरण root असे लिहिले पण मूलत आपल्याकडे root हे आहे जे W1 आणि W2 बरोबर आहे म्हणूनच येथे दोन वॅट मीटर वापरुन आपण थ्री फेज उर्जा मोजू शकलो आणि आतापर्यंत थ्री फेज यंत्रणे बाबत ही सर्वात विश्वासार्ह पद्धत आहे पण आपण आधीच लिहिले आहे आणि जर पॉवर फॅक्टर अँगल पेक्षा जास्त असेल तर मी अगदी खात्री पूर्वक सांगेन की हे किंवा पेक्षा जास्ती आहे म्हणून जर पॉवर फॅक्टर अँगल असेल तर एका वॅट मीटर चे रिडींग असेल 0 आणि दुसऱ्या वॅट मीटर चे रिडींग धनमूल्य असेल कारण ३० मधून कोणताही अँगल वजा केल्यास ह्याचे मूल्य नेहमी धनमूल्यच येईल पण जर पॉवर फॅक्टर अँगल ६० पेक्षा मोठा असेल तर W1 ची किमंत ऋणमुल्य येईल आणि W2 ची किमंत धनमूल्य येईल म्हणूनच कदाचित तुम्हाला दिसेल की थ्री फेज च्या काही प्रयोगात वॅट मीटर चा काटा स्थिर झाल्यावर सुद्धा परत हलेल तर अशा वेळी एकतर तुम्हाला व्होल्टेज किंवा करंट चे धनमूल्य वाचन मिळू शकेल परंतु असे जरी झाले तरी त्याचे मूल्यांक ऋणात्मक समजून त्याची वजाबाकी करावी तुम्ही असे करू शकत नाही की तुम्हाला डब्ल्यू 1 परिमाण म्हणावे लागेल जे तुम्हाला काही मूल्य X मिळेल तर डब्ल्यू 2 एक सकारात्मक मूल्य असेल तर Y म्हणा मग तुम्ही म्हणू शकाल की ह्या प्रकारातील हि पूर्ण पॉवर आहे तसंच मला सहजगत्या जर मिळाले तर याचा अर्थ असा आहे की मला एकूण शक्ती W1 अधिक W2 W1W2 ने मिळेल ह्यात काही शंका नाही पण माझ्याचकडे असलेल्या ह्या सगळ्या समीकरण वरून कारण मी म्हणेन कारण आपल्याकडे आहे आणि आपण हे असे ही लिहू शकतो असे ही लिहू शकतो म्हणून मला मिळेलसमजा मी हे लिहायचा प्रयत्न केला की तर मग आपल्याला मिळेल म्हणून मग जेव्हा असेल तेव्हा असेल आपण म्हणू शकतो की tan phi 0 आहे म्हणजे ते युनिटी पॉवर फॅक्टर होईल कारण जेव्हा W1 बरोबर W2 असतात तेव्हा ते युनिटी पॉवर फॅक्टर असतात म्हणून आपल्याकडे जर दोन्ही व१ आणि W2 चे रिडींग असेल तर आपण लोडचे उर्जा घटक कमी करू शकतो तर सर्वसाधारणपणे दोन वॅट मीटरची पद्धत ही एक भिन्न फायदेशीर पद्धत आहे जी आपण लोडचे उर्जा घटक काय आहे हे निर्धारित करण्यास सक्षम असू केवळ दोन वॅट मीटरच्या मदतीने आपण संतुलित भार स्थिती असो किंवा असमतोल भार स्थिती सामान्य असो आपल्याला अचूक उर्जा मिळण्यास सक्षम असेल